आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान 47 व्या व्याख्यानमालेचे आहे आपण इगेनव्हॅल्यूज आणि इगेनवेक्टर्स वर आपली चर्चा सुरू ठेवू विशेषतः आज आपण इगेनव्हॅल्यूज च्या मूल्यांकनावर अधिक लक्ष केंद्रित करू आणि काही चांगल्या कार्य केलेल्या समस्यांविषयी चर्चा केली जाईल चला तर मग या समस्येची सुरूवात करूया मॅट्रिक्सचे इगेनव्हॅल्यूज आणि इगेनवेक्टर्स शोधू पुन्हा एक अगदी सोपी मॅट्रिक्स आपण 2 स्क्वेअर रूट वजा 2 आणि नंतर वर्गमूल 2 आणि पुन्हा येथे वर्गमूल 2 आणि ही एक समस्या म्हणून इगेनव्हल्यूज शोधण्यासाठी आम्हाला प्रथम चरण म्हणून वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहिले पाहिजे याचा अर्थ असा की या चे डिटर्मिनन्ट हे आपल्याकडे असलेले वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे

तर येथे डायगोनल एन्ट्रीजमधून फक्त वजा केले जाईल अन्यथा हे फक्त मॅट्रिक्स A आहे तर येथे आपल्याकडे हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे जे सांगते की तेथे दोन इगेनव्हॅल्यूज आहेत तर येथे इगेनव्हॅल्यूज आहेत तर आता आपण च्या संबंधित ईगेनवेक्टरची गणना करू येथे पहिली इगेनव्हॅल्यूज 0 आहे तर आम्हाला रेखीय समीकरण ही प्रणाली सोडवायची आहे तर हे फक्त हेच आहे म्हणून आपण या चे मुळात निराकरण करीत आहोत किंवा आपण या ची नल स्पेस आणि नल स्पेसचे जनरेटर किंवा कोणत्याही आधाराचा आधार मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत नल स्पेसचे ईगेनवेक्टर असेल तर येथे हे मिळत आहे तर हे आरएचओ देण्यात आलेल्या मॅट्रिक्सचे इचेलॉन फॉर्म कमी करते तर मुळात हे पहिले समीकरण आहे जे सांगते की आणि आपल्याकडे एक फ्री व्हेरिएबल आहे जे आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो तर हा एक फ्री व्हेरिएबल घेऊ कारण येथे आपल्या नोटेशननुसार हे प्रथम p दोन्ही येथे आहेत तर हे फ्री नाही आणि नंतर आपण फ्री घेऊ शकता परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण त्यापैकी कोणत्याही घेऊ शकतो आणि दुसरा निवडलेल्या संख्येवर अवलंबून असेल येथे आपण निवडू शकतो आणि मग मिळवू शकतो तर या बर्याच शक्यतांपैकी आपण फक्त येथे निवडलेला एक वेक्टर निवडू शकतो हा फ्री व्हेरिएबल अल्फा म्हणून घेतला होता आणि नंतर हे येत आहे तर आपण येथे वेक्टर देखील घेऊ शकतो म्हणजे हे 1 होईल तर हा वेक्टरदेखील घेऊ शकतो किंवा घेऊ शकतो तर आपण येथे कोणत्याही संख्येने गुणाकार करू शकतो जे येथे वैशिष्ट्यपूर्ण वेक्टर किंवा दिलेल्या समीकरणाचे ईगेनवेक्टर असेल तर येथे एक वैशिष्ट्यपूर्ण वेक्टर किंवा ईगेनवेक्टर आम्हाला λ1 0 च्या अनुरुप मिळाला त्याचप्रमाणे आपण शी संबंधित ईगेनवेक्टर देखील शोधू शकतो तर आम्हाला पुन्हा ही समीकरण प्रणाली सोडवावी लागेल आणि नंतर हा या मॅट्रिक्स A मधून हे वजा केले जाईल ईगेनवेक्टर तर या प्रकरणात 0 शी संबंधित इगेनवेक्टर्स 1 हे होते आणि आणि येथे आपल्याकडे हे आणि 1 आहे आपण हे लक्षात घेऊ शकतो की हे इगेनवेक्टर लिनिअर्ली इंडिपेंडंट आहेत आणि मी मागील व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे आपण देखील याचा पुरावा औपचारिकपणे सिद्ध करतो की आपल्याकडे इगेनवेक्टर्स वेगळ्या इगेनव्हॅल्यूजच्या अनुषंगाने संच लिनिअर्ली डिपेंडंट असतो आणि इगेनवेक्टर्सचा संच लिनिअर्ली इंडिपेंडंट असतो किंवा वेगळ्या इगेनव्हॅल्यूजशी संबंधित इगेनवेक्टर्स नेहमीच लिनिअर्ली इंडिपेंडंट असतात तर आपण हे देखील तपासू शकतो की हे दोन वेक्टर एक लिनिअर्ली इंडिपेंडंट आहेत ही आणखी एक समस्या आहे म्हणून येथे पुन्हा आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचे एगेनव्हल्यूज आणि एगिनवेक्टर्स शोधायचे आहेत जे आता 3×3 आहे तर आम्हाला पुन्हा या चरणांचे अनुसरण करावे लागेल जे प्रथम आपल्याला तिथून वैशिष्ट्यपूर्ण समीकरण लिहून घ्यावे लागेल की आपल्याला एगेनव्हल्यूज मिळेल तर वैशिष्ट्यपूर्ण समीकरण या चे डिटर्मिनन्ट असेल म्हणून आपल्यास हा लॅम्बडा तेथील 3×3 आणि 5 मधील सर्व डायगोनल एन्ट्रीजमधून वजा करणे आवश्यक आहे तर हे या मॅट्रिक्सचे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे आणि नंतर आम्हाला या डिटर्मिनन्टचे मूल्यांकन करावे लागेल जे इतके अवघड नाही तर आपल्याकडे हे आहे एगेनव्हल्यूज तर आता एगिनॅव्ह्यूल्स 1 आणि 5 आहेत हे दोन एगिनॅव्ह्यूल्स आहेत आणि आम्हाला प्रत्येकाशी संबंधित एगिनवेक्टर्स ची गणना करणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण हे घेतो तेव्हा आपल्याला ही समीकरण प्रणाली काय मिळते आणि आमचे हे येथे आहे तर आता हे वजा व आता 1 आहे तर 1 हे डायगोनल मधून वजा होईल आणि हे आपले येथे मॅट्रिक्स असेल

या समीकरणाचे समाधान म्हणून येथे आपल्याला हे मिळते तर या प्रकरणात या प्रणालीचे समाधान आहे आणि तेच या मॅट्रिक्सच्या नल स्पेसचे जनरेटर आहे तर या नल स्पेस वरून आपण कोणताही वेक्टर कोणताही नॉनझेरो वेक्टर घेऊ शकतो तर आपण चार उदाहरणे घेऊ शकतो किंवा त्यातील कोणतीही बहुविध या ईगेनव्हल्यू शी संबंधित ईगेनवेक्टर असेल दुसरीकडे जाताना तर आपल्याकडे हे आहे आणि मग जर आपण दिलेल्या A साठी समीकरणांची प्रणाली स्थापित केली तर ती या प्रकरणात असेल कारण 5 हे कर्णकेंद्रातून वजा केले जाईल तर येथे आपल्याकडे हे 2 जनरेटर आणि 4 अल्फा हे आहेत तर या प्रकरणात आपण काय निरीक्षण करता आम्हाला हे एकतर प्राप्त होत आहे प्रश्नाची दिलेली विशिष्ट समीकरण समाधानकारक आहे म्हणून येथे दिलेल्या समीकरणांचे समाधान करते तसेच दिलेल्या समीकरणांचे समाधान करते आणि हे दोनही लिनिअर्ली इंडिपेंडंट आहेत जे आपण रचनामधूनच पाहू शकतो 2 सारखे कोणतेही रेषीय संयोजन 0 वर सेट केले तर ते 0 असणे आवश्यक आहे म्हणूनच या प्रकरणात रेषात्मक स्वतंत्रतेसाठी सहज तपासणी असल्याचे म्हटले आहे तर आपण या λ 5 च्या अनुषंगाने जे प्राप्त करीत आहोत जे वारंवार पुनरावलोकनाचे मूळ आहे आणि आपण येथे दोन लिनिअर्ली इंडिपेंडंट वेक्टर देखील प्राप्त करीत आहोत जे या चे समाधान करतात तर मुळात च्या अनुषंगाने आपल्याला 2 ईगेनवेक्टर मिळत आहेत किंवा त्याऐवजी 2 लिनिअर्ली इंडिपेंडंट ईगेनवेक्टर्स म्हणायचे तर आपल्याला या प्रकरणात मिळत आहे आता आपण या मॅट्रिक्सच्या ईगेनस्पेसची दुसरी समस्या येथे पाहिल्यास वैशिष्ट्यपूर्ण समीकरण इगेनव्हॅल्यूज तर ही समीकरणाची प्रणाली म्हणून आम्हाला मिळाली आणि येथे कमी केलेला फॉर्म मिळविण्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नाही कारण ही रचना येथे आधीच स्पष्टपणे दिसेल की हा कमी केलेला फॉर्म म्हणजे आधीच कमी केलेला फॉर्म येथे आमच्याकडे फक्त एक फ्री व्हेरिएबल जी 2 ची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली जरी या विशिष्ट उदाहरणात 2 ची पुनरावृत्ती 4 वेळा केली गेली परंतु येथे आपण जे प्राप्त करीत आहोत त्याचा फक्त एक लिनिअर्ली इंडिपेंडंट एगेनवेक्टर मिळत आहे तर मागील उदाहरणामध्ये एगेनव्हल्यूची पुनरावृत्ती दोन वेळा झाली आणि आम्हाला या समीकरणाचे दोन स्वतंत्र समाधान मिळाले परंतु आता 2 चे 4 वेळा पुनरावृत्ती झाले आहे परंतु आपल्याकडे फक्त 1 वेळा पुनरावृत्ती झालेल्या एगेनव्हल्यू 2 च्या अनुषंगाने फक्त 1 एगेनवेक्टर मिळत आहेत तर आता या उदाहरणासह आपण काय चर्चा करू इच्छित आहोत की या एगेनव्हल्यूच्या आधारावर काहीही शक्य आहे की नाही हे वारंवार सांगितले गेले आहे किंवा नाही याचा अर्थ मी थेट एगेनव्हल्यूकडे पाहत आहोत याचा अर्थ आपण दावा करू शकत नाही की आपण किती स्वतंत्र रेखांकन करू या प्रकरणातच ईगेनव्हल्यूची पुनरावृत्ती 4 वेळा झाली परंतु आम्हाला फक्त एकच लिनिअर्ली इंडिपेंडंट ईगेनवेक्टर मिळत आहे आणि या प्रकरणात हे आहे ईगेनवेक्टर अशा प्रकारे ईगेनस्पेसचा आधार तर दुसरे उदाहरण जिथे आपण या मॅट्रिक्स च्या ईगेनव्हल्यूज आणि ईजीनवेक्टर्स शोधू तर जर आपण या ची गणना केली तर काय होईल

परंतु या प्रकरणात आपण ईगेनव्हल्यूजसाठी 2 कॉम्प्लेक्स मूल्ये घेत आहोत तर हे पुन्हा दर्शविते की मॅट्रिक्सच्या एन्ट्रीज वास्तविक असू शकतात आपल्याकडे वास्तविक मॅट्रिक्स असू शकतात परंतु तरीही आपल्याला या वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाची कॉम्प्लेक्स मुळे मिळू शकतात म्हणजेच ईगेनव्हल्यूज कॉम्प्लेक्स असू शकतात तर वास्तविक मॅट्रिक्समध्ये कॉम्प्लेक्स ईगेनव्हॅल्यूज असू शकतात जी टिप्पणी आहे आणि नंतर आता ईजीव्हॅक्टर्सशी संबंधित प्रथम ईगेनव्हॅल्यूज तर आपल्याकडे 1 ईगेनव्हॅल्यूज आहे आणि दुसरे एक आहे आणि आपण नंतर पाहूया की हे मूळ नेहमीच कॉन्जुगेट स्वरुपात दिसेल कारण मूळ तेथे नेहमीच दिसते आणि एवढेच नाही तर आपल्याकडे ईजीव्हॅक्टर्ससाठी या कॉन्जुगेट ईगेनव्हॅल्यूजशी संबंधित आणखी काही मनोरंजक असेल

तर हा एक चांगला परिणाम आहे सर्वसाधारणपणे आपल्याकडे A हा वास्तविक मॅट्रिक्स आहे आणि कॉम्प्लेक्स इगेनव्हॅल्यूज आहेत मग कन्ज्युगेट तर हे कन्ज्युगेट तसेच एक इगेनव्हॅल्यूज आहे नंतर कन्ज्युगेट देखील एक इगेनव्हॅल्यूज असेल आणि परंतु हे नैसर्गिक आहे जे या वैशिष्ट्यपूर्ण समीकरणावरून आले आहे तर कन्ज्युगेट नेहमीच मूळ म्हणून असतील तर येथे आणि काय मनोरंजक आहे मनोरंजक गोष्ट अशी आहे की आपल्याकडे या पासून आहे जर आपण दोन्ही बाजूंनी घेत आहोत तर आपल्याला काय मिळेल कारण A वास्तविक मॅट्रिक्स आहे तर तर पुन्हा आपल्याकडे हे समीकरण आहे एगेनव्हॅल्यूज एगेनवेक्टर समीकरण या x साठी समाधानी आहे x आणि उजवीकडील कन्ज्युगेट फक्त आहे तर आता हे काय सांगते की येथे चा कन्ज्युगेट x या कन्ज्युगेट ला अनुरुप ईगेनवेटर असेल तर खरंच आम्हाला याची गणना करण्याची गरज नाही कारण या गणिताच्या परिणामामुळे आम्हाला हे माहित आहे की एकदा आपण त्याच्या एका कॉम्प्लेक्स मूल्याशी संबंधित ईजीनवेक्टर घेतल्यास आणि त्याचे कन्ज्युगेट इतर कन्ज्युगेट एगेनव्हॅल्यूजचे ईजीनवेक्टर असेल तर येथे आमच्याकडे कॉंज्युगेट रूट्सबद्दल किंवा कॉन्जुगेट एगेनव्हॅल्यूज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटबद्दलचा एक मनोरंजक परिणाम आहे तर या प्रकरणात वेगळ्या इगेनव्हॅल्यूजशी संबंधित ईजीनवेक्टर्स हे लिनिअर्ली इंडिपेंडंट आहेत आणि कमीतकमी आमच्याकडे मोजलेल्या गणितांसाठी आपण हे पाहिले आहे आणि जे आपण येथे पाहिले आहे की वास्तविक मॅट्रिक्समध्ये कॉम्प्लेक्स इगेनव्हॅल्यूज असू शकतात तर हे येथे मनोरंजक आहे आणि इगेनव्हॅल्यूज आणि ईजीनवेक्टर्स दोन्ही योग्य कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जोडी आहेत म्हणून एकदा जेंव्हा आपल्याकडे कॉम्प्लेक्स मूल्य असेल तितकेच त्याचे इगेनव्हॅल्यूज तेथे राहतील आणि इतकेच नाही की इगेनवेक्टर्स देखील कॉन्जुगेट जोड्या बनतील म्हणूनच आपण पाहिलेला एक मनोरंजक परिणाम आहे आणि सर्वसाधारणपणे ते खरे आहे जे आपण नुकतेच दाखवलेल्या उदाहरणाशिवाय नाही म्हणून हे वापरलेले संदर्भ आहेत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद